विद्यार्थ्यांचे स्वागत आहे तर आपण मानक खर्च ओळख करुन देण्याच्या किंवा अंमलबजावणी करण्याच्या काही आवश्यकतांबद्दल चर्चा करू आणि त्याबद्दल शिकू आता पूर्व आवश्यकता मोठ्या प्रमाणावर तीन आहेत प्रथम म्हणजे खर्च केंद्रांची स्थापना करणे द्वितीय म्हणजे मानकांची ओळख करणे आणि तृतीय मूलभूत मानके ठरविणे आहे बरोबर एकदा आपण खर्च केंद्रे ओळखली म्हणजेच आपण मानके ओळखली म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारची मानके ओळखली की आपण मानके ठरविण्याच्या प्रक्रियेस जाऊया म्हणून खर्च केंद्रांच्या स्थापनेच्या बाबतीत एकाच फर्ममध्ये एकाच उत्पादन संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खर्च केंद्रे युनिट्स आणि उप युनिट्स असू शकतात आणि जसे की आपल्याला एकूण उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवायचा आहे तर हे तो पर्यंत शक्य होणार नाही जो पर्यंत एकूण उत्पादन प्रक्रिया खर्च कितीने वाढला आहे हे लक्षात येणार नाही कारण जर तुम्हाला माहिती असेल की मी संपूर्ण फर्मला वेगवेगळ्या खर्च केंद्रांमध्ये विभागले आहे तर मग काय होईल आपण अपेक्षा करत आहोत की उत्पादनाचा एकूण खर्च एवढा असला पाहिजे उदाहरणार्थ आपण या पेनबद्दल बोलत आहोत आणि या पेनची किंमत पन्नास रुपये अशी अपेक्षा करत आहोत परंतु प्रत्यक्षात ही किंमत पासष्ट रुपये झाली आहे आता कोणतीही योग्य खर्च केंद्रे न उभारता ही किंमत कोणत्या स्तरावर वाढली आहे पंधरा रुपये अतिरिक्त किंमत कशी वाढली हे आपणास कळू शकणार नाही तर त्यासाठी आपण प्रथम संपूर्ण फर्मला वेगवेगळ्या खर्च केंद्रांमध्ये विभागू आपण खर्च केंद्राची सुरुवात उत्पादांच्या उत्पादनापासून कच्च्या मालाच्या उप्लब्धतेपासून कच्च्या मालाच्या खरेदीपासून करूया आपण माझ्याशी सहमत असाल की कोणत्याही उत्पादन प्रक्रियेमध्ये पन्नास ते पंच्चावन टक्के किंवा साठ टक्के खर्च कच्या मालामुळे होतो ती कच्या मालाची किंमत असते या पेनमध्ये पन्नास टक्के किंवा पंचावन्न टक्के किंवा साठ टक्के खर्च फक्त आपण या पेनची निर्मिती करण्यासाठी वापरलेल्या कच्या मालामुळे आला आहे त्यामुळे उत्पादनाच्या एकूण खर्चामध्ये याचा सर्वात मोठा वाटा आहे तर आपल्याला तेथूनच सुरुवात करावी लागेल म्हणजेच कच्या मालाच्या उप्लब्धतेपासून सुरुवात करावी लागेल म्हणून तेथे एकच केंद्र आहे प्रथमतः खर्च केंद्र ज्यास आपण खरेदी विभाग म्हणून ओळखतो किंवा मटेरियल विभागाची उपलब्धता म्हणून ओळखतो आणि आपण खरेदी करत असलेल्या कच्चा माल प्रति युनिट कच्चा माल किंवा वेगवेगळ्या कच्च्या मालाची किंमत पूर्व निशचित किंवा पूर्व मानका प्रमाणे ठरवू शकतो बरोबर कारण मी तुम्हाला सांगितले होते की निर्यात मानक ठरविण्यात मानके निशचित करण्यात गुंतलेली आहे त्यांना माहित आहे की आपल्याला कोण कोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या मटेरिअलची आवश्यकता आहे ते कोणत्या बाजारात उपलब्ध आहे आणि बाजारात ते कोणत्या किंमतीत उपलब्ध आहे आपण ते मटेरियल कोठून मिळवावे आणि आपण कुठल्या किंमतीवर आपण ते मटेरीअल खरेदी करावे तर त्या आधारे खरेदी विभागाला व उपलब्धता विभागाला मानकांची माहिती दिली जाते दुसरे म्हणजे स्टोरेज विभाग एकदा फर्ममध्ये मटेरियल आले की कारण खरेदी विभागाचे काम मटेरियलची खरेदी करणे स्त्रोत ओळखणे किंमतीची वाटाघाटी करणे आणि ऑर्डर निश्चित करणे आहे जेव्हा मटेरियल येते तेव्हा त्यास स्टोअरमध्ये जावे लागते स्टोअर हे आणखी एक खर्च केंद्र असू शकते कारण स्टोअर स्तरावर देखील खर्च असतात स्टोरेजमध्ये स्वतःचा खर्च असतो मटेरियलमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा देखील खर्च असतो ज्याला इन्व्हेंटरी खर्च म्ह्णतोत बरोबर याला स्टोरेज खर्च म्हणतात जो गुंतवणूकीचा खर्च आहे अप्रचलित खर्च आहे बरोबर आणि स्टॉक अतिरिक्त खर्च आहे जर स्टोर योग्यरित्या व्यवस्थापित केले गेले नाही किंवा त्याची योग्य देखभाल केली नसेल तर तिथे मटेरियल खराब होऊ शकते आणि ते मटेरियल अप्रचलित होऊ शकते आणि त्यासाठी आम्हाला किंमत मोजावी लागेल म्हणूनच स्टोरेज विभाग एक स्वतंत्र विभाग असू शकतो मग स्टोरेजमधून मटेरियल वेगवेगळ्या उत्पादन प्रक्रियासाठी जाते तर उदाहरणार्थ जर तेथे केवळ एकच उत्पादन प्रक्रियेमधून जात असेल तर तेच खर्च केंद्र आहे उदाहरणार्थ समजा मटेरिअल चार वेगवेगळ्या प्रक्रियेतून किंवा उप प्रक्रियेतून जात असेल ज़से की प्रथम अर्ध तयार उत्पादन दुसरे अर्ध तयार उत्पादन तिसरे अर्ध तयार उत्पादन नंतर निश्चितपणे चौथे तयार उत्पादन असेल मग एकतर आपण या चार प्रक्रियांना आपण चार जबाबदारी केंद्रात विभागू शकता किंवा असे म्हणू शकता की एकूण उत्पादन घटक एक जबाबदारी केंद्र आहे उत्पादनातून ते बाजारात जाते अंशतः ते बाजारात जाते अंशतः ते गोदामात जाते कारण सर्व काही थेट प्लांटमधून बाजारात विकले जात नाही जर ते बाजारात गेले तर वितरण खर्च हे एक केंद्र आहे विक्री व विक्री नंतरची सेवा ही दोन भिन्न केंद्रे आहेत गोदामात पुन्हा मटेरियल येत आहे हे पुन्हा एक खर्च आहे त्याला स्टोरेज खर्च म्हणतात आणि हे आणखी एक केंद्र आहे तर संपूर्ण म्हणजे हे घटक आणि उप घटक जे उत्पादनाच्या एकूण खर्चामध्ये योगदान देत आहेत त्यांना स्वतंत्र वैयक्तिक केंद्र म्हणून ओळखले जाऊ शकते आणि आपण शोधू शकतो की कोणत्या स्तरावर कोणत्या किंमतीची अपेक्षा केली जाते आणि नंतर पुढील स्तरावर कोणत्या किंमतीची अपेक्षा केली जाते त्या मार्गाने आपण उत्पादनाचा एकूण मानक खर्च शोधू शकतो आणि उद्या जेव्हा आपण खर्च नियंत्रणासाठी जातो व मानक खर्चाचा वास्तविक खर्चाशी तुलना करतो तेव्हा आपण शोधू शकता कारण आपल्याला माहित आहे की आपली खरेदी किती होती व मटेरियलची मानक खरेदी किंमत किती होती प्रत्यक्षात किती किंमत दिली गेली आहे स्टोरेजचा अपेक्षित खर्च किती आहे किती साठा झाला आहे प्रक्रिया किंमत किती आहे प्रत्यक्षात प्रक्रिया खर्च किती झाला आहे वितरण खर्च किती आहे वितरणाची किती किंमत दिली गेली आहे आणि विक्री किती होती आणि विक्री नंतरचे सेवा खर्च किती आहे हे सर्व आपल्याला अगोदरच माहित आहे आपल्याला वास्तविक आकडेवारी देखील माहित आहे आपल्याला खर्च नक्की कोणत्या स्तरावर वाढला आहे हे माहित आहे बरोबर आता मी खर्च नियंत्रणाचा एक खूप चांगला उदाहरण सांगेन आणि या बाबतीत मी तुम्हाला वीज उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे उदाहरण देईन ज्याला आपण पावर बोर्ड्स म्हणतोत बरोबर हे पॉवर बोर्ड आहेत हे आपणास ठाऊक असेलच की आज आपल्याकडे वीज कंपन्या आहेत म्हणून पूर्वी वेगवेगळ्या राज्य पातळीवर पॉवर बोर्ड होते जे त्यांच्यामार्फत वीज तयार करीत आणि वितरित करीत होते मुख्यत्वे त्यांचे कामकाज तीन स्तरांमध्ये विभागले गेले आहे ते म्हणजे एक हे दुसरे हे व तिसरे हे आहे हे उत्पादन आहे हे प्रसारण व हे वितरण आहे आता पूर्वी जेव्हा पॉवर बोर्ड होता तेव्हा तिथे एकच संस्था होती आणि या तिन्ही कार्यांसाठी पॉवर बोर्ड जबाबदार होते ते वीज निर्मिती देखील करीत होते ते उत्पादनाच्या ठिकाणावरून मुख्य ग्रीडपर्यत वीजसुद्धा प्रसारित करीत होते आणि त्यानंतर त्या ग्रीडमधून वीज त्या बोर्डानेच ग्राहकांना व वापरकर्त्यांना देत होते आपण सा अंदाज बांधला आहे की विजेचा प्रती युनिट खर्च जो विजेच्या उत्पादनापासून ग्राहकांसाठी पाच रुपये अपेक्षित होता परंतु प्रत्यक्षात किंमत वाढली आह येती आता एकूण आठ रुपये झाली आहे जर तुम्ही एकूण गुंतवणूकीचा खर्च एकूण उत्पादन खर्च ट्रान्समिशन खर्च आणि वितरण खर्चाबद्दल चर्चा केली तर एकूण खर्च वाढला आहे आणि लोकांना वीज विकून आपल्याला जो काही महसूल मिळाला आहे तो आपल्याला ते जुळवता आले नाही कारण आपला गुंतवणूक व प्रती युनिट खर्चसुद्धा खूप जास्त आहे लोकांकडून मिळणारा महसूल खूपच कमी झाला आणि शेवटी काय झाले या विद्युत मंडळांना नुकसान होण्यास सुरवात झाली आणि जेव्हा ते नुकसान सहन करू शकले नाहीत तेव्हा बहुतेक पॉवर बोर्डची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आणि काही राज्यांमध्ये वीज मंडळे बंद झाली आता प्रणालींच्या सुधारणेसाठी सरकारने या दिवसांमध्ये काय केले या उर्जा क्षेत्राला तीन वेगवेगळ्या घटकांमध्ये विभागले गेले एक कंपनी उर्जा मंडळाची आहे जी विजेच्या उत्पादनासाठी जबाबदार आहे ते फक्त वीजनिर्मिती करतील आणि दुसरे घटक तयार केले जाईल जे विजेच्या प्रसारासाठी जबाबदार असेल आणि तिसरे वितरण क्षेत्र आहे ज्याचे सध्या मोठ्या प्रमाणात खाजगीकरण केले गेले आहे तर उत्पादन करणारी कंपनी वीज उत्पादन करते व ती वीज ते मुख्य कंपनीला देते किंवा विपणन करणाऱ्या कंपनीला देते ज्यास आपण प्रसारण कंपनी म्हणून ओळखतो बरोबर मग वीज निर्मिती होते सामान्य नुकसान जाणून घेतल्यानंतर वीज निर्माण होते उदाहरणार्थ 100 युनिटची उर्जा येथूनच सुरू होते बरोबर म्हणून आपल्याला माहित आहे की येथे सामान्य प्रसारणामध्ये 95 युनिट्सची नुकसान होण्याची अपेक्षा आहे व प्रसारणापासून वितरणापर्यंत हे नुकसान 90 युनिट्स पर्यंत पोहचण्याची अपेक्षा आहे तर याचा अर्थ असा की तुम्ही म्हणू शकता की 100 युनिट्स अधिक प्रसारणासाठी एकूण वितरण खर्च किती आहे संपूर्ण खर्च या 90 युनिट्समधून वसूल करावा लागेल बरोबर तर याचा अर्थ असा आहे की एकूण खर्च 90 युनिट्सने विभागला जाईल कारण आपण 100 युनिट्सचे उत्पादन केले व सामान्य नुकसान ज्याला आपण टी एल प्रसार नुकसान म्हणतो 5 युनिट्सचे आहे आपण सामान्य नुकसानीची अपेक्षा करू शकतो आणि परत प्रसारणा पासून ते वितरणा पर्यंत इथे 5 युनिट्सचे नुकसान आहे तर याचा अर्थ असा आहे की आपण समजू शकतो की 10 युनिट्स उत्पादनाच्या स्तरापासून सुरु होतील 90 युनिट्स प्रदान केल्यानंतर केवळ 90 युनिट्सच वितरण कंपनीपर्यंत पोहोचतात आणि खर्चाच्या बाबतीत असे आहे की 100 युनिट्सवर जो खर्च आला आहे आपल्याला तो खर्च बाजारात 90 युनिट्स विकून वसूल करायचा आहे म्हणून खर्च 90 युनिट्सने विभाजित केले जाईल व कंपनीकडून तिन्ही स्तरावर मार्जिनची रक्कम जोडली जाईल व तिने रक्कम लोकांना आकारली जाईल बरोबर तर याचा अर्थ असा की आता तुम्हाला हे माहित आहे की किती युनिट्सचे उत्पादन झाले आहे व ट्रांसमिशन कंपनीला किती युनिट्सचे प्रसारण झाले अपेक्षित तोटा 5 युनिट्सचा होता परंतु उदाहरणार्थ जर आपण 95 युनिट्सच्या च्या ऐवजी 80 युनिट्स पर्यंत पोहचलो व त्यावरून आपण 70 युनिट्सपर्यंत पोहचलो या स्तरावर अपेक्षित नुकसान 5 युनिट्सचे होते परंतु जर या स्तरावर आपण 20 युनिट्सचे व या स्तरावर 10 युनिट्सचे नुकसान पहिले तर आता आपण सहजपणे शोधू शकतो ही तीन खर्चाची केंदे आहेत एक म्हणजे उत्पादन दुसरे प्रसारण व तिसरे वितरन आणि आता आपण सहजपणे शोधू शकतो की नेमकी अडचण कोठे आली आहे उत्पादन ही समस्या आहे का प्रसारण ही समस्या आहे अडचण यादोघांमध्ये कोठे तरी आहे तर जर आपण या स्तरापासून त्या स्तरापर्यंत पाहिले तर आपल्याला सहज शोधता येईल व जबाबदारी निश्चित करता येईल पूर्वी जेव्हा फक्त एकच कंपनी होती मग सर्व कामकाज त्या एकाच कंपनीकडून केले जायचे बाजारात किती युनिट्सचे उत्पादन झाले किती युनिट्सचे प्रसारण झाले व किती युनिट्सचे वितरण झाले हे शोधणे शक्य नव्हते तर आपण खर्च कसा नियंत्रित करू शकता तर या बाबतीतसुद्धा तसेच आहे संपूर्ण कंपनीला वेगवेगळ्या उत्तरदायित्वाच्या केंद्रामध्ये विभागणे आणि त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करणे कारण जबाबदारी केंद्राच्या एका निश्चित स्तरावर किंमतीची अपेक्षित पातळी काय आहे हे आपल्याला आधीच माहित आहे क्रमांक दोन म्हणजे मानकांची ओळख आहे वैचारिक भागामध्ये सामान्य मानक भागामध्ये सिद्धांतानुसार जर आपल्याला मानकांच्या सैद्धांतिक आधारेबद्दल जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला माहित आहे की मानकांचे मुख्यत्वे दोन विस्तृत श्रेणी आहेत एक मूलभूत मानके आणि दुसरे सध्याचे मानके मूलभूत मानके मुळात आपण असे म्हणू शकता की ते दीर्घकालीन दीर्घ मुदतीच्या काळासाठी बनविले जातात म्हणजे आपण जे उत्पन्न बाजारात आणत आहोत त्याच्या दीर्घकालासाठी बनविले जातात उदाहरणार्थ जेव्ह बाजारात निरमा प्रति युनिट 10 रूपयेच्या बाजारभावाने बाजारात आणला गेला असेल तेव्हा कदाचित त्यांनी उत्पादन खर्च प्रति युनिट व प्रती किलो 7 रुपये ठेवण्यासाठी काही मानके ठरविली असतील आणि तो खर्च पुढील 3 ते 4 वर्षांपर्यंएवढाच राहील अशी अपेक्षा आहे आपण 3 ते 4 वर्षापर्यंतच 7 रुपयांपर्यंतचे खर्च व 10 रुपयांपर्यंत उत्पादनाची विक्रीचे व्यवस्थापन करू शकतो तर ती मूलभूत मानके होती बरोबर आणि मग त्या व्यापक मार्गदर्शकाचे पालन करून आपण 1 किलो निरमाच्या वॉशिंग पावडरचे उत्पादन खर्च म्हणून 7 रूपयांसह सुरुवात केली तर आता पुढील 6 महिने आपल्याला मानकांचा आढावा घ्यावा लागेल आणि जी मानके आपण कमी गृहीत धरत आहोत ती आपल्याला बदलावी लागतील व त्या मानकांना चालू मानके म्हणून संबोधले जाईल म्हणजे जिथे घटकांच्या बदलांमुळे वेळोवेळी बदलांचा समावेश करत असाल कदाचित कच्च्या मालाचा खर्च वाढला असेल कामगार खर्च वाढला असेल तर आपण अपेक्षा करत आहोत की कच्च्या मालाचा खर्च वाढू नये कामगार खर्च वाढू नये परंतु तो वाढला असेल तर आपणास मानकांमध्ये सुधारणा करावी लागणार आहे तर त्यांना चालू मानके म्हणून संबोधले जाईल सध्याच्या कालावधीनुसार आपण म्हणू शकतो की सध्याचा अंदाजपत्रकाच्या कालावधी उदाहरणार्थ 3 महिने किंवा 6 महिने किंवा 1 वर्ष आहे आपण अपेक्षा करत आहोत की कच्च्या मालाचा खर्च वाढू नये कामगार खर्च वाढू नये परंतु तो वाढला आहे तर आपणास मानकांमध्ये सुधारणा करावी लागणार आहे तर त्यांना चालू मानके म्हणून संबोधले जाईल सध्याच्या कालावधीनुसार आपण म्हणू शकतो की सध्याचा अंदाजपत्रकाच्या कालावधी उदाहरणार्थ 3 महिने किंवा 6 महिने किंवा 1 वर्ष आहे सध्याच्या मानकांमध्येसुद्धा आपण म्हणू शकतो की सर्व काही व्यवस्थित आहे जर सर्व काही आपल्या अपेक्षानुसार होत असेल तर त्यासाठी खर्च किती येईल ज्याला आपण आयडियल स्टँडर्ड असे संबोधू शकतो परंतु आदर्श मानक आदर्श मानक प्राप्त करणे नेहमीच शक्य असते आता जर तुम्ही म्हणत असाल की तुम्हाला वॉशिंग पावडरचा उत्पादन करायचा आहे तर कॉस्टिक सोडा या किंमतीवर उपलब्ध असावा लागेल परंतु कदाचित कोणत्यातरी नैसर्गिक आपत्तीमुळे जिथून कॉस्टिक सोडा खाणी मधून येत आहे तेथील उत्पादनात कमतरता आली असेल तर आपली किंमतीशी जुळवणी होणार नाही व किंमतीमध्ये वाढ होईल कधीकधी पुरवठा हीसुद्धा समस्या असते आपल्याला असे वाटले की बाजारात सामान्य पुरवठा चालू राहील परंतु पावसाळ्यामुळे पुरवठा साखळीच्या समस्येमुळे कॉस्टिक सोडा बाजारात उपलब्ध नाही तर एक मानक ज्याला आपण आदर्श मानक म्हणतो ज्यानुसार आपण म्हणू शकतो की आपल्याकडे अपेक्षेनुसार सर्व काही उपलब्ध आहे खर्च किती असावा आणि त्यानंतर आपल्याला अपेक्षित मानके म्हणून संबोधल्या जाणार्या मानकांनुसार आदर्श मानके समायोजित करावे लागतील तर शेवटी आपण या मानका बद्दल अधिक चिंतीत होऊ ज्यास आपण अपेक्षित मानके म्हणू शकतो अपेक्षित मानक हा सध्याच्या काळानुसार किंवा वर्तमान परिस्थितीनुसार किंवा बाजारातील सद्य परिस्थितीनुसार प्रत्येक गोष्टी समायोजित केल्यानंतर भेटतो उत्पादनाच अपेक्षित खर्च किती आहे ज्याला आपण मानक खर्च म्हणून संबोधतो त्यामुळे मी सुरुवातीला जशी त्या तिन्हीच्या फरकाबद्दल चर्चा केली होती की ते तिन्ही फरक भिन्न घटकांचे होते व ते भिन्न घटक अपेक्षा मानक व मानक खर्चांच्या संधर्भात होते म्हणून सुरुवातीला आपण तिन्हीमधील फरक शोधण्याचा प्रयत्न केला तर तिन्ही वेगवेगळे फरक असे होते आणि शेवटी ज्या मानकांचे विकास झाले किंवा जी मानके विकसित झाली त्यांना अपेक्षित मानके अती इच्छित मानक अती इच्छित मानक खर्च अती अपेक्षित मानक खर्च म्हणतात सर्व बाबींचा विचार केल्यानंतर जेंव्हा तुमच्या मनात विचार येतो व त्यानंतर आपण वेगवेगळ्या घटकांसाठी खर्चांची गणना करतोत व त्यास आपण मानकांमध्ये रुपांतरीत करतोत म्हणजेच याचा अर्थ अपेक्षांचे रूपांतर मानकामध्ये किंवा मानक खर्चांमध्ये केले जाते किंवा मानक खर्चाला मानक विक्री किंमतीतसुद्धा रुपांतरीत केले जाते आपण खर्च व खर्च मानक या दोघांसाठी मानके ठरवतोत आपण विक्री किंमतीसाठी सुद्धा मानके ठरवतोत त्यानंतर आपण बाजारातील प्रत्यक्ष उत्पादनासाठी जातोत म्हणून जेव्हा आपण आदर्श मानकांबद्दल बोलता तेव्हा तुम्ही येथे जे लिहिले आहे ते वाचू शकता परिपूर्णता किंवा आदर्श मानके ही विद्यमान वैशिष्ट्ये आणि उपकरणे वापरुन सर्वोत्तम कल्पना करण्यायोग्य परिस्थितीत सर्वात कार्यक्षम कामगिरीची अभिव्यक्ती आहेत कचरा नुकसान यंत्रातील बिघाड यांसाठी कोणत्याही प्रकारच्या तरतूदीची व्यवस्था केलेली नाही म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या अपेक्षेनुसार आपल्या वेळापत्रकानुसार आपल्या आवडीनुसार जाईल परंतु हे खूप क्वचित वेळेस होईल जर असे होणार असेल तर आदर्श परिस्थितीत आपले किमान संभाव्य खर्च होईल परंतु ते खर्च आपल्या आवाक्याबाहेरचे असेल तर आम्ही अशा एखाद्या गोष्टीसाठी जाऊ ज्याला आपण सध्या प्राप्त किंवा अपेक्षित मानके असे म्हणतो ती अशी मानके किंवा अपेक्षित मानके आहेत जी कामगिरीच्या स्तरावर आधारित आहेत ही कामगिरी वास्तविक स्तरावर प्रयत्न करून मिळवली जाते आता उदाहरणार्थ आपण इनपुट म्हणून कृषी सामग्री असलेल्या बर्याच उत्पादनांबद्दल बोलता आणि आपली अपेक्षा आहे की जेथे सर्वकाही व्यवस्थित होते ते आदर्श मानक असतात म्हणजेच तेथे चांगला पाऊस चांगली कापणी चांगली पीक आणि चांगल्या प्रतीचा कच्चा माल बाजारपेठेत वाजवी दरांवर उपलब्ध आहे ज्याचा आपण केवळ विचार करू शकतो व आपण केवळ अपेक्षा करू शकतो परंतु चांगला पाऊस पडेल की नाही चांगली कापणी होईल का चांगले पीक येईल का व चांगल्या दर्जाचा कच्चा माल योग्य योग्य प्रमाणात बाजारात येईल हे आपल्याहे हातात नाही आपण असा विचार करू शकता की हे असले पाहिजे परंतु असे होईल यासाठी आपण काही करू शकत नाही तर त्यासाठी आपल्याला असे काहीतरी विकसित करणे आवश्यक आहे ज्याला आपण सध्याचे प्राप्य मानक म्हणून ओळखतो तर सध्या प्राप्य मानक भत्ते सामान्य दोष बिघाड कचरा आणि अनुत्पादक काळासाठी दिले जातात आपल्याला त्यासाठी तरतूद करावी लागेल जेणेकरून शेवटी प्राप्य मानकांची पूर्तता होऊ शकेल आता आपण मानक खर्च आणि अंदाजित खर्च याबद्दल बोलूया मी तुम्हाला आधीच सांगितले आहे परंतु येथे जे लिहिले आहे ते बघूया मानक खर्च हा शब्द बहुधा एकाच युनिटच्या खर्चाला सूचित करतो तर अंदाजित खर्च हा अंदाजित केलेल्या युनिटच्या एकूण संख्येला सूचित करतो मग आपण अंदाजपत्रकाच्या पहिल्या परिशिष्टाबद्दल बोलू जर आपण आठवले तर ते कोणते होते तर ते विक्री परिशिष्ट व आपण करणार असेलेली एकूण विक्री आहे यथे आपण सांगू शकत नाही की उत्पादन A ची विक्री एवढी आहे उत्पादन B ची विक्री एवढी आहे उत्पादन C ची विक्री एवढी आहे तर आपण फर्मच्या एकूण विक्री बद्दल बोलत आहोत येथे आपण प्रॉडक्ट निहाय युनिट निहाय याबद्दल बोलत आहोत तर येथे आपण एका युनिटबद्दल बोलत आहोत आपण येथे म्हणजे बजेटमध्ये युनिट्सचे उत्पादन व फर्मद्वारे उत्पादित सर्व उत्पादनांच्या संदर्भात बाजारात विक्रीबद्दल बोलत आहोत त्याचे फरक विश्लेषण किती आहे म्हणजेच मानक व वास्तविक खर्चामधील फरक संदर्भित कार्य व्यवस्थितरीत्या पार पडले आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी मानक खर्च फरक निशचित केले जाते फरक विश्लेषण संभाव्य अडचणींवर प्रकाश टाकून कामकाज नियंत्रित करण्यास मदत करते आपण अशी अपेक्षा करता की कच्या मालाची किंमत प्रती युनिट कच्या मालाची किंमत एवढी आहे परंतु आपल्याला एक वेगळी किंमत मिळाली आहे आपण एक वेगळी किंमत भरली आहे का बर हे शक्य असू शकते की कारण नियंत्रणीय होते तो कृषीचा कच्चा माल होता जेव्हा आपण मानक विकसित केला तेव्हाआपल्याला वाटले की जेव्हा हंगाम असेल तेव्हा आपण कच्चा माल मिळवू शकू आणि ते कच्चा माल आपण साठवू शकू आणि हंगामात अगदी कमी किंमतीवर आपण कच्चा माल मिळवू शकू आपण हे मोठ्या प्रमाणात खरेदी करू आणि मग आपण सामग्री संग्रहित करूया परंतु फर्मद्वारे असे केले गेले नाही ते हंगामात खरेदी केले गेले नाही आणि नंतर आपण मंडी किंवा दुय्यम बाजारातून खरेदी करीत आहोत तेंव्हा आपण जास्त किंमत देत आहोत म्हणून जर कारणे नियंत्रित करण्यायोग्य असेल परंतु त्या कारणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही कार्यवाही केली गेली नाही किंवा प्रयत्न केले गेले नाहीत तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला त्या लोकांना जबाबदार धरावे लागेल म्हणजेच खरेदी विभागाला जबाबदार धरावे लागेल आणि आपल्याला त्याची कारणे शोधावी लागतील ज्याने करून पुढच्यावेळेस ही फरके येणार नाही आणि आपण सक्षम होऊ किंवा मानकांकडे वाटचाल करू शकता किंवा ती मानक प्राप्त करू शकता ज्यांना आदर्श मानक म्हणून संबोधले जाते यानंतर आपण फरक विश्लेषणाबद्दल बोलू जेव्हा आपण फरक विश्लेषणाबद्दल बोलतो तेव्हा आपण विविध प्रकारच्या फरक विश्लेषणासाठी जातो जे मोठ्या प्रमाणात चार प्रकारांचे असतात मटेरियल व्हेरिअन्स लेबर व्हेरिअन्स आणि ओव्हरहेड व्हेरिअन्स बरोबर कारण आपण पुन्हा एकूण उत्पादन खर्चाला दोन घटकांमध्ये म्हणजेच चल खर्च अशा दोन विभागामध्ये विभागणी केली आणि चल खर्च मुख्यत्वे या तीन महत्वाच्या घटकांमुळे कच्चा माल कामगार आणि इतर ओव्हरहेड्समुळे होते आणि हे तीन थेट खर्च किंवा चल खर्च आहेत आपण कोणता थेट कच्चा माल उपयोग करत आहोत ते उत्पादन खर्चाचे मुख्य घटक आहे या पेनमध्ये प्लास्टिक आणि शाई ही आपण वापरलेली दोन कच्चा माल आहे आणि या पेनच्या किंमतीला हातभार लावण्यासाठी हा मुख्य घटक आहे तर याचा अर्थ असा आहे की या घटकाबद्दल आपण सावधगिरी बाळगली पाहिजे या चष्मामध्ये आपण वापरत असलेला प्रमुख कच्चा माल म्हणजे प्लास्टिक आहे म्हणून प्लॅस्टिक किंवा काच हे येथे महत्वाचे घटक आहे तर कच्चा माल हा प्रमुख घटक आहे जो उत्पादनाच्या एकूण खर्चाच्या 50 ते 55 ते 60 टक्क्यांपर्यंत योगदान देतो तर प्रथम आपण कच्चा मालाच्या संदर्भातील फरकांचे विश्लेषण करूया दुसरा घटक जो किंमतीमध्ये 20 ते 25 टक्क्यांचा योगदान करतो म्हणजेच आपण दुसऱ्या घटकामध्ये कुठेतरी खर्चावर नियंत्रण करू शकतो आपण ते 15 ते 20 टक्क्यांपर्यंत खाली आणू शकता आणि हे सर्व श्रम कामगारांमुळे शक्य होते उत्पादनाच्या एकूण खर्चामध्ये दुसरा सर्वात मोठा वाटा हा कामगारांचा असतो मग फरक भेटल्यानंतर आपण श्रम कामगारांच्या फरक विश्लेषणाला जाऊया आणि उर्वरित 15 ते 20 टक्के उत्पादन खर्च हे तिसऱ्या घटकामुळे उद्भवते तो खर्चाचा तिसरा घटक म्हणजे ओव्हरहेड असतो तर आपण या तिन्हींच्या फरक विश्लेषण आणि चल किंवा थेट खर्चाचा विचार करूया दुसरा घटक निश्चित खर्च आहे तेथे आपण कोणत्याही प्रकारच्या फरकांची अपेक्षा करू शकत नाही निश्चित खर्च हे स्थिर असतात जरी तुम्ही एक युनिटचा उत्पादन करता असाल किंवा 1000 युनिट्सचा उत्पादन करत असाल किंवा तुम्ही उत्पादनच करत नसाल तुम्हाला निशचित खर्च भरावाच लागेल आपण प्लांटचे खर्च मशीनचा घसारा कायमस्वरुपी कर्मचार्यांचा पगार भाडे खर्च इतर उपकरणांचा निशचित खर्च किंवा स्थापनेचा खर्च देत आहोत म्हणजेच आपण या खर्चांना कमी नाही करू शकत परंतु आपल्याला हे देखील निश्चित करावे लागेल की कोणतेही निश्चित खर्च वाढणार नाही आणि उत्पादनाच्या कोणत्याही स्तरावर ते खर्च तेवढेच असतील आणि या पुढे आपण विक्री फरकाची गणना करूया आपल्या अपेक्षेनुसार विक्री स्तर किती आहे आणि वास्तविकतेमध्ये आपण किती विक्री केली आहे तेथे किती फरक आहे व तेथे ते फरक का होते आणि पाचवा फरकही तिथे असू शकतो ज्याचा मी येथे उल्लेख केलेला नाही आणि ते म्हणजे नफा फरक जेव्हा आपण गेला असताल तेंव्हा आपण बजेटच्या भागात पाहिले असेलच जेंव्हा आपण विक्री अंदाजपत्रकाने सुरुवात करता आणि त्यानंतर तुम्ही अंदाजित नफा किंवा तोटा खाते तयार करता आपल्याला जर येथे संस्थेच्या नफा किंवा तोटा पहायचा असेल तर आपल्याला उत्पादनाच्या प्रत्येक स्तरावर नफा मोजावा लागेल आपणास हे माहित असले पाहिजे की आपण तयार करीत असलेल्या चार उत्पादनांपैकी कोणते उत्पादन फर्मच्या एकूण नफ्यात जास्तीत जास्त व सर्वात मोठे योगदान देणारे प्रथम उत्पादन कोणते आहे तसेच दुसरे कोणते आहे तिसरे कोणते आहेचौथे कोणते आहे जेणेकरून कोणत्याही वेळी आपल्याला उत्पादन मिश्रण बदलावे लागत असेल तर आपल्याला त्या उत्पादनाचे कार्यप्रदर्शन आधीपासूनच माहित असेल तर आता आपण पटकन वेगवेगळ्या फरकांबद्दल बोलू आणि पुढच्या वर्गात मी नंतर तुम्हाला फरक कसे याच्या प्रक्रियेबद्दल सांगेन म्हणून मटेरियल घटकांच्या अंतर्गत आपण मोजू शकतो की पाच फरके कच्चा माल खर्च फरक कच्चा माल किंमत फरक कच्चा माल वापर फरक कच्चा माल मिश्रण फरक आणि कच्चा माल मिळकत फरक सर्व किती आहेत बरोबर या फरकांची गणना कशी करावी या फरकांचा अर्थ काय आहे मी आपल्याशी चर्चा करेन मग आपल्याला या फरकांची गणना करण्याचे सूत्र माहित असेल मग आपण या फरकांच्या गणनेची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी अडचणी सोडवू आणि मग या फरकांचे विश्लेषण करण्याची प्रक्रिया शोधण्याचा प्रयत्न करू बरोबर आता आपण पुढच्या भागासाठी म्हणजेच लेबर व्हेरिअन्सकडे जाऊया जसे मटेरियलच्या बाबतीत केले होते तसेच लेबरच्या बाबतीत देखील चार किंवा पाच प्रकारांची गणना करूया हे पाच फरके पुन्हा लेबर कॉस्ट व्हेरिअन्स ही आहेत हे पाच फरके आपण श्रमाच्या बाबतीत देखील मोजू आणि मग ओव्हरहेड्सच्या बाबतीत आपण वेगवेगळी फरके मोजू जसे आपण व्हेरिएबल ओव्हरहेड्स आणि फिक्स्ड ओव्हरहेड्स असे दोन विस्तृत प्रकारांमध्ये विभाजन केले आहे तर आपण व्हेरिएबल ओव्हरहेड व फिक्स्ड ओव्हरहेडसाठी फरकांची गणना करू आणि नंतर दोन फरकांमधील फरक शोधण्याचा प्रयत्न करू आणि या दोन्ही फरकांच्या एकंदरीत परिणामाला तुम्ही ओव्हरहेडचे कामगिरी म्हणू शकता आणि मग विक्री फरक विक्री फरकाला आपण विक्री मूल्य फरक आणि विक्री किंमत फरक असे म्हणू शकता तर विक्रीचे मूल्य म्हणजे एकूण रक्कम असते आणि मूल्याचे रूपांतर नंतर किंमतीत होते आणि त्यानंतर आपण विक्री प्रमाण फरकांची गणना करू कारण मूल्य हे किंमतीवर आधारित असते आणि किंमतसुद्धा उत्पदनाच्या व विक्रीच्या प्रमाणावर आधारित असते तर आपल्याला येथे आपल्याला दोन फरकाची गणना करावी लागेल आणि विक्री प्रमाण श्रेणी अंतर्गत म्हणजे विक्रीचे मिश्रण फरक विक्री प्रमाण फरक बरोबर आणि मग नफा आणि तोटा फरक हे आपण अंदाजित नफ्यानुसार उत्पादनानुसार व वेगवेगळ्या उत्पादनांमधून आपण किती नफा कमावला यानुसार निश्चित करतोत बरोबर आणि आपण त्यासाठी आधिच मानके ठरविली आहेत आणि मग आपण अंदाजित आणि वास्तविक नफ्याची तुलना करतोत जेणेकरून कधीही उत्पादन प्रक्रियेत काही समस्या असल्यास जसे की कच्चा माल उपलब्ध नाही कामगार उपलब्ध नाहीत किंवा काही उत्पादन उपलब्ध नाहीत तर आपल्याला कमी फायदेशीर असलेले घटक शोधावे लागतील आपल्याला हे उत्पादन बंद करायचे आहे जर आपल्याला नवीन उत्पादन चालू करायचा निर्णय घ्यायचा असेल आणि उत्पादन मिश्रा संबंधित परत निर्णय घ्यायचा असेल तर आपण नफ्यामध्ये सर्वात जास्त योगदान कोणता उत्पादन देत आहे व एकूण नफ्यामध्ये कमीतकमी योगदान देणारे कोणता उत्पादन आहे यानुसार निर्णय घेऊ शकतो तसेच कोणते उत्पादन सर्वोत्कृष्ट आहे जे राखले पाहिजे व सर्वात वाईट उत्पादन कोणते आहे जे बंद केले पाहिजे हे आपण बघितले पाहिजे म्हणून नफा फरक जाणून घेणे खूप महत्वाचे आहे तर प्रश्न उद्भवतो की बजेटच्या प्रक्रियेदरम्यान मी या भागाशी तुमच्याशी आधिच चर्चा केली आहे परंतु आपण ते परत आठवूया फरकांची चौकशी कधी करावी फरक कधी तपासला पाहिजे फरकांची तपासणी केव्हा करावी हे जाणून घेणे फार कठीण आहे हे येथे लिहिलेले आहे परंतु मोठ्या प्रमाणात आपण मर्यादित स्तर ठरवू शकतो आधीच्या वर्गात मी तुम्हाला बजेट चर्चे दरम्यान सांगितले आहे की एकतर टक्केवारी किंवा संपूर्ण मूल्याच्या बाबतीत आपण मर्यादा ठरवू शकतोत कारण शेवटी प्रत्येक वेळी आपल्याला करावे लागणारे खर्च आणि लाभ विश्लेषण आणि फरकाच्या विश्लेषणाच्या बाबतीतही विश्लेषण महत्वाचे आहे बरोबर उदाहरणार्थ या प्रकरणात आम्ही लिहिले आहे की बर्याच संस्थांनी रुल ऑफ थंब नियम विकसित केले आहेत हे नियम अपेक्षित विक्री खर्चामधील 5000 रुपये किंवा 25 टक्क्यापेक्षा अधिक या दोघांमधील जी रक्कम छोटी असेल त्या सर्व फरकाचे विश्लेषणाची तपासणी करतात एकतर आपण परिपूर्ण अटींमध्ये किंवा टक्केवारीच्या बाबतीत थ्रेशोल्ड लेव्हल निश्चित करू शकता जर 5000 च्या पलीकडे किंवा 5000 पेक्षा जास्त असेल तर कदाचित मटेरियल खर्च लेबर खर्च ओव्हरहेड फरक जर हे 5000 पेक्षा जास्तीचे असेल तर आपण हे तपासू किंवा टक्केवारीच्या बाबतीत जर ते अंदाजेच्या तुलनेत जर वास्तविक 25 टक्क्यापेक्षा जास्त असेल तर आपण पुन्हा पुढे जाऊ शकतोत तर आपण एकतर वास्तविक मानक किंवा थ्रेशोल्ड लेव्हल मानकांचा किंवा थ्रेशोल्ड लेव्हलचा उपयोग करू शकता एकदा ते स्तर ओलांडल्यानंतर आपल्याला फरकांची तपासणी करावी लागेल आणि मग फरकांमधील ट्रेड ऑफ्स एका क्षेत्रात सुधारणा केल्याने इतर क्षेत्रात सुधारणा होऊ शकते आणि या उलट एका क्षेत्रातील कमी कामगिरी इतर क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीद्वारे संतुलित केली जाऊ शकते असे आढळणार नाही की सर्व उत्पादनांची कामगिरी समान होईल किंवा ज्या बाजारात फर्म कार्यरत आहे सर्व बाजारपेठ फर्म समान कामगिरी करेल का तर नाही परंतु आपण प्रयत्न केले पाहिजे की एका बाजारातील नुकसान किंवा कमी नफा दुसऱ्या बाजारातील चांगले उत्पन्न कमवून व्यवस्थापित करू शकतो एका उत्पादनातून होणारे नुकसान किंवा कमी नफा दुसऱ्या उत्पादनात चांगले उत्पन्न कमवून व्यवस्थापित करू शकतो आणि त्यामुळे फर्मच्या एकूण नफ्यावर परिणाम होणार नाही तर जर हे शक्य असेल तर आपण ते करू शकतो आणि आपल्याला हे माहित असेल की कोणत्या नफ्यात सर्वात मोठे योगदानकर्ता कोणते आहे आणि नफ्यात कमी योगदान देणारे कोणते आहे कोणते उत्पादन नुकसान करणारे उत्पादन आहे जेणेकरून आपण सुधारात्मक कृती करू शकता आणि अखेर कंपनीच्या विशिष्ट कालावधीसाठी जे काही अंदाजित नफा होता तो तेवढाच राहील व तो नफा आपण कमवू शकतोत आणि शेवटी मी आपल्याशी अनुकूल फरक यावर चर्चा करेन आपण ते अनुकूल म्हणता एखाद्यासाठी हे अनुकूल असू शकते एखाद्यासाठी ते प्रतिकूल असू शकते बरोबर आणि आपण फरक शोधण्यासाठी येथे फॉर्म्युला लक्षात ठेवण्याऐवजी फरक अनुकूल आहे किंवा प्रतिकूल आहे हे तर्क वापरू शकतो तर हे शोधण्यासाठी तर्क वापरा बरोबर उदाहरणार्थ आपल्याला वाटलं की कच्च्या मालाची किंमत 10 रुपये प्रति युनिट आहे बरोबर परंतु आपण जेंव्हा बाजारातून कच्चा माल आणला तेंव्हा आपल्याला आढळले की त्याची किंमत 13 रुपये प्रती युनिट आहे आता जर तुम्ही 10 ची तुलना 13 सह करत असाल तर तुम्ही म्हणाल की फरक आहे कारण तिथे आपण मानक ठरविले होते आणि आपण 13 रुपये दिले आहेत परंतु दिलेल्या परिस्थितीत किंवा सध्याच्या परिस्थितीत फर्मला तो कच्चा माल 13 रुपयांमध्ये मिळाला आहे जो बाजारात 20 रुपयांना उपलब्ध होता तर तरीही आपण हे आधीपासूनच किंवा योग्य पद्धतीने जाणून घेतले पाहिजे की यात कोणताही फरक नाही आपण 13 ची 10 शी तुलना करू नका येथे आपण तर्कसंगत असायला हवे की सर्वकाही व्यवस्थित चालू राहिले तर ते मानक मूल्य होते उदाहरणार्थ जर तो कृषीचा कच्चा माल असला असता आणि आपण पीकच घेतले नसते तर एकूण पीक उध्वस्त झाले असे आपण म्हणू शकतो किंवा थेथे पिकाचे नुकसान झाले असे आपण म्हणू शकतो बाजारात कोणतेही चांगले मटेरियल येत नाहीआणि बाजारात जे काही मटेरियल येत आहे ते जास्त किमतीत येत आहे तरीही खरेदी विभाग बाजारात 20 रुपयाला उपलब्ध असलेला मटेरियल 13 रुपयाला मिळवण्यास शक्य झाला आहे तुम्ही 13 रुपयांची 10 च्याशी तुलना करत राहू नये आपण या प्रकरणात 13 रुपयांची 20 रुपयांशी तुलना केली पाहिजे आणि तुम्ही खरेदीखत विभागाकडून केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले पाहिजे बरोबर तर येथे E हे MC स्क्वेअरच्या समान आहे उत्कृष्टता ही प्रेरणेच्या समान आहे आणि वचनबद्धतेच्या दुप्पट आहे बरोबर तर हे प्रख्यात वैज्ञानिकांनी दिलेलेले सूत्र आहे परंतु आपण मॅनेजमेंटमध्ये देखील हेच लागू करतो म्हणजे E हे MC स्क्वेअरच्या समान आहे आणि हीच प्रेरणा आणि वचनबद्धता दुप्पट आहे जर कामगिरी सुधारण्यासाठी कर्मचारी आणि फर्ममधील वेगवेगळ्या भागधारकांमध्ये प्रेरणा असेल आणि ते वचनबद्ध असतील तर आपण म्हणू शकता की फरक विश्लेषण त्या जोमाने त्या तर्काने व त्या पद्धतीने करणे अपेक्षित आहे जेणेकरून आपण असे म्हणू शकतो की आपल्याला जे काही साध्य करायचे होते ते आपण साध्य केले आणि हे आपल्या कर्मचार्यांच्या प्रेरणेमुळे आणि वचनबद्धतेमुळे घडले आहे फक्त संख्यात्मक मूल्यांची तुलना संख्यात्मक मूल्यांशी करू नका कधीकधी आपल्याला तर्कशास्त्र देखील लागू करावे लागेल तर आपण सामान्यतः संख्यात्मक मूल्ये लागू करू शकता परंतु आपण सामान्य ज्ञान देखील लागू केले पाहिजे आणि मग आपण पहा की प्रत्यक्षात तेथे फरक आहेत किंवा नाहीत बरोबर तर आता ही एक समस्या आहे ज्यावर आपण चर्चा करणार आहोत यासारख्या आपल्या इतर बर्याच समस्या असतील मी इतर बर्याच समस्या येथे आणीन आणि मग या समस्यांवर आपण चर्चा करू आणि वेगवेगळे फरक मोजण्याच्या प्रक्रियेबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करू परंतु या प्रकारच्या समस्या करण्यापूर्वी पुढच्या वर्गात मी तुमच्याशी प्रथम वेगवेगळ्या प्रकारच्या फरकांची गणना करण्याच्या सूत्रांवर चर्चा करेन आणि मग आपण या समस्या सोडवू तर प्रथम आपण मटेरियल व्हेरिएन्सेस सह प्रारंभ करूया नंतर आपण लेबर व्हेरिएन्सेस वर जाऊ आणि मग आपण ओव्हरहेड व्हेरिएन्सेस वर जाऊ तर या सर्वांबद्दल मी पुढच्या वर्गात तुमच्याशी चर्चा करेन